आजच्या अभ्यासात आपण एक्सट्रीन्सिक सेमीकंडक्टर ची तिसरी असाईनमेंट बघणार आहोत दुसऱ्या असाईनमेंट मध्ये आपण मुख्यत्वे इन्ट्रीन्सिक किंवा शुद्ध सेमीकंडक्टर बघितले तर गणितांकडे जाण्याआधी एकदा थोडी उजळणी करूयात एक्सट्रीन्सिक सेमीकंडक्टर ला डोप्ड सेमीकंडक्टर असेही म्हणतात डोपिंग ही पूर्ण क्रिया कॅरियर काँसंट्रेशन वाढवण्यासाठी केली जाते n असुदे किंवा p मास ऍक्शन चा नियम पाळला पाहिजे तर ni2 जिथे ni हे इन्ट्रीन्सिक कॅरियर काँसंट्रेशन आहे आणि त्याची किंमत ही n p एवढीच असली पाहिजे जर आपण इलेक्ट्रॉन काँसंट्रेशन वाढवण्यासाठी डोनर प्रकारच्या अशुध्दी ने डोपिंग केलं तर n वाढल्यावर p कमी झाला पाहिजे तसंच ऍक्सेप्टर डोपिंग केल्याने p वाढला तर n कमी झालाच पाहिजे तसंच आपण मागच्या वेळेला कंडक्टिव्हिटी सिग्माचं n e μe p e μh हे समीकरण पाहिलं एक्सट्रीन्सिक सेमीकंडक्टर मध्ये आपण अशा प्रकारे डोपिंग करतो की n हा p पेक्षा खूप मोठा असेल किंवा p हा n पेक्षा खूप मोठा असेल जेणेकरून दोघांपैकी एकच जास्त प्रभावी असेल कंडक्टिव्हिटी ही इलेक्ट्रॉनच्या किंवा होल्सच्या इकडून तिकडे झालेल्या हालचालीमुळे असेल कारण इलेक्ट्रॉन आणि होल्सची संख्या सारखी नसते फर्मी लेव्हल ही बँड गॅपच्या मध्यातून सरकून कंडक्शन बँड च्या जवळ जाईल जर तो n टाईप सेमीकंडक्टर असेल तर आणि जर तो p टाईप सेमीकंडक्टर असेल तर फर्मी लेव्हल व्हॅलंस बँडच्या जवळ सरकेल हे तापमानावर अवलंबून असेल आणि सगळे डोनर्स किंवा ऍक्सेप्टर आयनीकृत झाले आहेत का ह्या गोष्टीवर अवलंबून असेल ह्या सगळ्या बाबी आपण आजच्या असाईनमेंट मध्ये बघणार आहोत पहिला प्रश्न बघुयात चौथ्या ग्रुप मधील एक सेमीकंडक्टर हा डोनर अणू ND नी डोपिंग केलेला आहे त्याचं काँसंट्रेशन हे 1018 cm 3 एवढं आहे इन्ट्रीन्सिक कॅरियर काँसंट्रेशन ni ह्याची किंमत 2 3 x 1013 cm 3 एवढी दिलेली आहे शिवाय Nc आणि Nv ची किंमत 7 x 1019 एवढी दिलेली आहे पदार्थ हा खोलीच्या तापमानावर आहे म्हणून तापमान T हे 300 केल्व्हीन आहे तर पहिला प्रश्न असा आहे की 300 केल्व्हीन ला होल्स काँसंट्रेशन किती आहे डोनर आयन्स नी डोपिंग झाल्यामुळे हा n टाईप सेमीकंडक्टर आहे खोलीच्या तापमानावर n हा ND एवढाच असतो अशुद्धता ह्या पूर्णपणे आयनीकृत झालेल्या आहेत त्यामुळे nND 1018 होल्स काँसंट्रेशन काढण्यासाठी आपण मास ऍक्शनचा नियम वापरू शकतो तर n p ni2 ni ची किंमत दिलेली आहे p ची किंमत 5 3 x 108 cm 3 एवढी आहे त्यामुळे इलेक्ट्रॉनच्या काँसंट्रेशन पेक्षा होल्सचं काँसंट्रेशन हे दहाव्या घाताने कमी आहे सेमी कंडक्टरची बँड गॅप काय आहे ते काढण्यासाठी आपण इन्ट्रीन्सिक समीकरण वापरू शकतो जे आपण दुसऱ्या असाईनमेंट मध्ये बघितलं आहे तर ni ची किंमत NcNvexp Eg2kT आहे Nc आणि Nv दिलेलं आहे तापमानही दिलेलं आहे ni ची किंमत सुद्धा माहीत आहे फक्त Eg राहिलं आहे ज्याची किंमत ह आहे 0 772 ev आपण असा अंदाज बंधू शकतो की हा पदार्थ जर्मेनियम आहे जर्मेनियम ची बँड गॅप ही 0 67 असते पण ह्या उदाहरणात आपण Nc आणि Nv ची किंमत एकच मानली आहे जे जर्मेनियम च्या बाबतीत खरं नाहीये बँड गॅप ची किंमत कमी आहे कारण ni ची किंमत अंदाजे 1013 आहे आणि शुद्ध सिलिकॉन साठी ni ची खोलीच्या तापमानावर किंमत ही 1010 आहे तर आपण होल्स काँसंट्रेशन आणि बँड गॅप काढली आहे आता डोपिंग केलेल्या सेमीकंडक्टर मध्ये इन्ट्रीन्सिक फर्मी लेव्हलच्या आधाराने फर्मी लेव्हलची जागा काढायची आहे तर EFn EFi हे आहे ज्यामध्ये EFn ही n टाईप सेमी कंडक्टर मध्ये फर्मी लेव्हलची जागा आहे आणि EFi ही इन्ट्रीन्सिक सेमीकंडक्टर मधल्या फर्मी लेव्हल ची जागा आहे जीची किंमत kTln nni आहे इथे n म्हणजेच ND आहे आता आपण सगळ्या किमती टाकू शकतो k ची किंमत SI एककामध्ये घालू शकतो पण त्यासाठी आपल्याला 1 6 x 10 19 ने भागावे लागेल म्हणून आपण त्याला परत इलेक्ट्रॉन व्हॉल्ट मध्ये काढतोय हे सगळं केल्यावर आपल्याला EFn EFi ची किंमत 0 276 ev एवढी मिळेल ह्या उदाहरणात Nc Nv आपण EFi ची संपूर्ण किंमत काढू शकतो जी आहे Eg2 Eg ची किंमत 0 772 आहे म्हणजे उत्तर आलं 0 तर आपण EFi ची किंमत इथे घालून फर्मी लेव्हल ची जागा काढू शकतो व्हॅलंस बँडच्या तुलनेत सुद्धा आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात तर इथे आपल्याकडे ni ची किंमत असलेला एक सेमीकंडक्टर आहे तर ni ची किंमत 1016 m 3 आहे हे आपण सेंटीमीटर क्युब मध्ये 1010 cm 3 असं सुद्धा करू शकतो पण सध्या आपण हे m 3 असंच वापरूयात तर एक सेमीकंडक्टर आहे त्यासाठी ni ची किंमत 1016 m 3 आहे ह्याचं ऍक्सेप्टर अशुद्धतेने डोपिंग केलेलं आहे ह्याचं काँसंट्रेशन NA हे 1023 m 3 एवढं दिलेलं आहे डोनर अशुद्धता ह्या इलेक्ट्रॉन तयार करतात कारण डोनर हे ग्रुप 5 मधील पदार्थ असतात जसं की फॉस्फरस आर्सेनिक अँटीमोनी हे पदार्थ एक जास्तीचा इलेक्ट्रॉन देतात ऍक्सेप्टर अशुद्धता म्हणजे बोरॉन अल्युमिनियम आणि गॅलियम जे एक जास्तीचा इलेक्ट्रॉन स्वीकारतात आणि होल तयार करतात तर ऍक्सेप्टर अशुद्धता जास्तीचे होल्स तयार करतात आणि डोनर अशुद्धता जास्तीचे इलेक्ट्रॉन तयार करतात इथे ऍक्सेप्टर अशुद्धता आहे तर आता आपल्याला इलेक्ट्रॉन आणि होल्स चं काँसंट्रेशन काढायचं आहे दिलेलं तापमान आहे 300 केल्व्हीन तर NA हा पूर्ण आयनीकृत झालेला आहे म्हणजे सगळे ऍक्सेप्टर आयनीकृत झालेले आहेत त्यामुळे होल्स काँसंट्रेशन p NA 1023 m 3 आपण इथे मास ऍक्शनचा नियम वापरू शकतो n ni2p त्यामुळे n ची किंमत येते 109 m 3 जर आपल्याला हे cm3 मध्ये पाहिजे असेल तर 106 नी भागलं पाहिजे हे 103 cm 3 आहे आणि हे 1017 cm 3 आहे असं समजूयात की इलेक्ट्रॉन आणि होल्सचं प्रभावी वस्तुमान हे a इलेक्ट्रॉनच्या मुक्त वस्तुमानाएवढं आहे त्यावरून बँड गॅप Eg आणि फर्मी लेव्हलची जागा Ef काढावी लागेल हा भाग a आहे दुसऱ्या भागात असं सांगितलं आहे की me म्हणजेच mh म्हणजेच me हे इलेक्ट्रॉनचं स्थिर वस्तुमान आहे आता आपल्याला Eg काढायची आहे आपल्याकडे ni ची किंमत आहे ni म्हणजे NcNvexp Eg2kT पण आपल्याकडे Nc आणि Nv च्या किंमती नाहीयेत पण इलेक्ट्रॉन आणि होल्सच्या वस्तुमानावरून हे काढता येईल तर Nc22πmekTh232 आणि Nv22πmhkTh232 इथे me आणि mh च्या किमती ह्या इलेक्ट्रॉनच्या वस्तुमानाएवढ्या दिलेल्या आहेत आपण Nc आणि Nv काढू शकतो म्हणून Nc Nv 2 5 x 1025 m 3 ह्याला 106 ने भागून आपण हे cm3 मध्ये काढू शकतो आता आपल्याला Nc आणि Nv माहीत आहे ni ची किंमत 1016 एवढी दिलेली आहे आतअ आपण Eg ची किंमत काढू शकतो जी येते 1 12 व्हॉल्ट आपण इथे सिलिकॉनबद्दल बोलत आहोत आपण बघू शकतो की ni ची किंमत 1010 cm 3 आहे जे सिलिकॉनचं खोलीच्या तापमानावरचं इन्ट्रीन्सिक कॅरियर काँसंट्रेशन आहे आपल्याला फर्मी लेव्हलची जागा काढायची आहे इथे ऍक्सेप्टर आहेत म्हणून हा p टाईप पदार्थ आहे डोनर च्या बाबतीत फर्मी लेव्हल कंडक्शन बँड च्या जवळ सरकते आणि ऍक्सेप्टर च्या बाबतीत व्हॅलंस बँड च्या जवळ त्यामुळे EFp EFi म्हणजेच kTln pni इथं आपण p आणि ni ची किंमत भरू शकतो ही किंमत येते 0 42 eV म्हणजे ही इन्ट्रीन्सिक फर्मी लेव्हलच्या खाली येते आपण EFi ची किंमत काढू शकतो EFi म्हणजे Eg2 Eg हे 1 12 आहे म्हणून EFi ही किंमत 0 56 आहे ही किंमत भरल्यानंतर EFn EFi 0 42 0 14 eV म्हणजे व्हॅलंस बँड च्या वर म्हणजे गणिताचा हा दुसरा भाग हा आपण पहिल्या गणितात बघितला तसाच आहे फक्त इथे डोनर अशुद्धतेच्या ऐवजी ऍक्सेप्टर अशुद्धता आहे तिसऱ्या भागात म्हणजे भाग c मध्ये प्रश्न असा आहे की डोनर अशुध्दीचं काँसंट्रेशन हे 5 x 1022 आहे तर वर काढलेल्या 4 गोष्टींच्या नवीन किमती काय असतील तर आता डोनर काँसंट्रेशन हे ND हे 5 x 1022 m 3 एवढं आहे आधीपासून असलेल्या ऍक्सेप्टरचं काँसंट्रेशन NA हे 1023 m 3 एवढं आहे म्हणून हे कॉम्पेनसेशन डोपिंगचं उदाहरण आहे जिथे डोनर आणि ऍक्सेप्टर असे दोन्ही आहेत इथे NA हा ND पेक्षा मोठा आहे म्हणून पदार्थ p टाईप होतो आणि होल्सचं काँसंट्रेशन हे NA ND एवढं आहे p ची किंमत 5 x 1022 m 3 एवढी आहे n आपण आधीसारखा मास ऍक्शन च नियम n ni2p वापरून काढू शकतो जी आहे 2 x 109 m 3 आपण पुढे जाऊन फर्मी लेव्हलची जागा काढू शकतो त्यामुळे EFp काढताना आधी सारखीच गणना करता येईल फक्त ह्यावेळेला p ची नवीन किंमत वापरावी लागेल त्यामुळे EFp ची किंमत येईल 0 16 eV बँड गॅप ही इन्ट्रीन्सिक किंमतीच्या आधारे काढल्याने ती बदलणार नाही पण p आणि n ची किंमत बदलल्याने फर्मी लेव्हलची जागा बदलेल आता तिसऱ्या प्रश्नाकडे वळूयात प्रश्न 3 हायड्रोजेनिक मॉडेल वापरून सेमीकंडक्टर मधल्या डोनर अणू ला आयनीकृत करण्यासाठी किती ऊर्जा लागेल ते काढा इथे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट हा 10 आहे आणि इलेक्ट्रॉनचं प्रभावी वस्तुमान हे इलेक्ट्रॉनच्या मुक्त वस्तुमानाच्या फक्त 30 आहे आपण आधी डोनर किंवा ऍक्सेप्टरच्या आयोनायझेशन उर्जेबद्दल माहिती घेतली होती डोनर पातळी ही कंडक्शन बँड च्या जवळ आहे आणि ऍक्सेप्टर पातळी ही व्हॅलंस बँड च्या जवळ आहे साधारण आयोनायझेशन ऊर्जा ही 10 meV च्या आसपास असते म्हणूनच ह्या पातळी खोलीच्या तापमानावर पूर्ण आयनीकृत झालेल्या असतात आयोनायझेशन ऊर्जा Eb काढण्यासाठी आपण हायड्रोजेनिक मॉडेल पाहिलं होतं पण आपण इलेक्ट्रॉनचं वस्तूमान आणि डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट बदलतोय त्यामुळे आता समीकरण आहे 13 6 meme 1r2 हे उत्तर इलेक्ट्रॉन व्हॉल्ट्सध्ये असेल तर 13 6 ही हायड्रोजनची आयोनायझेशन ऊर्जा आहे आणि ती eV मध्ये आहे meme हे इलेक्ट्रॉनचं प्रभावी वस्तुमान आहे इथ असं दिलेलं आहे की इलेक्ट्रॉनचं प्रभावी वस्तुमान हे इलेक्ट्रॉनच्या मुक्त वस्तुमानाच्या 30 आहे त्यामुळे meme हे 0 3 आहे or ही सेमिकंडक्टरव्ही रिलेटिव्ह परमिटीव्हीटी म्हणजेच तुलनात्मक वहनक्षमता आहे इथे ह्या उदाहरणात वहनक्षमता किंवा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट हा 10 दिलेला आहे आता आपल्याकडे सगळ्या किमती आहेत त्या घालून आपण Eb काढू शकतो Eb ची किंमत 41 meV येत आहे तर ही आहे डोनर अणूची आयोनायझेशन ऊर्जा म्हणजे अशी ऊर्जा ज्यामुळे इलेक्ट्रॉन डोनर अणूमधून निघून कंडक्शन बँड मध्ये जाईल तुलनेसाठी खोलीच्या तापमानावर इलेक्ट्रॉनची औष्णिक ऊर्जा ही 25 meV आहे त्यामुळे खोलीच्या तापमानात डोनर आयनीकृत करून तो इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड मध्ये नेणे सोपं आहे पुढच्या चौथ्या प्रश्नात आपण त्या गणना बघणार आहोत आता तिसऱ्या प्रश्नाच्या दुसऱ्या भागात आपल्याला डोनर अणूची बोहर रेडियस म्हणजे त्रिज्या काढायची आहे त्यामुळे आपण परत एकदा हायड्रोजन मॉडेल वापरत आहोत ह्यामध्ये बोहर रेडियस ao चं समीकरण आहे oh2mee2 हे सगळं गणनेवर आधारित आहे आणि ह्याची किंमत येते 0 ह्या ठिकाणी आपण o साठी तेच समीकरण वापरू शकतो तर डोनर अणू साठी बोहर रेडियस ao΄ ही roh2 आहे त्यामुळे आपण o च्या ऐवजी r गुणिले o हे घालूयात आणि me च्या ऐवजी me हे घालूयात तर समीकरण तेच आहे फक्त आपण त्यात डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आणि इलेक्ट्रॉनचं प्रभावी वस्तुमान घालतोय ह्या सगळ्या किमती घातल्यानंतर बोहर रेडियस ची किंमत 18 A° एवढी मिळते ह्याबाबतीत असा विचार करा की हा डोनर इलेक्ट्रॉनचा प्रभाव दर्शवतो म्हणजे हा डोनर इलेक्ट्रॉनच्या प्रभावाचा आकार दर्शवतो एक्सट्रीन्सिक सेमीकंडक्टर च्या बाबतीत आपण डोनर पातळीला एक वैयक्तिक आण्विक पातळी म्हणून वागवतो काँसंट्रेशन हे साधारणपणे भाग प्रति दशलक्ष किंवा भाग प्रति अब्ज एवढं असतं म्हणून आपण त्यांना वैयक्तिक आण्विक पातळी म्हणून वागवतो पण जर आपण डोनर काँसंट्रेशन वाढवत गेलो तर ह्या आण्विक पातळी एकत्र येतील आणि जेव्हा 2 डोनर मधील अंतर 18 A° पेक्षा कमी होतं तेव्हा ते एकमेकांशी संवाद साधू लागतात आणि बँड तयार करतात साधारणपणे एवढ्या जास्त काँसंट्रेशन ला डोनर हे एकमेव आण्विक पातळी तयार करण्याच्या ऐवजी डोनर ऊर्जा बँड तयार करतात जो नंतर कंडक्शन बँडच्या वर येऊ शकतो तर अशा प्रकारचे सेमीकंडक्टर हे डीजनरेट सेमीकंडक्टर म्हणून ओळखले जातात तर डीजनरेट सेमीकंडक्टर असताना डोपंटची संख्या किंवा डोपंट काँसंट्रेशन काढणे त्याला आपण डोनर ओव्हरलॅप म्हणतात म्हणजेच 1 छेद डोनर अणूचे आकारमान इथे आपण डोनरच्या प्रभावाचा गोल बघण्यासाठी अणू हा शब्द कंसात वापरूयात ह्याचं समीकरण हे 143ao3 आहे आणि ह्याची किंमत 4 1 x 1019 cm 3 एवढी येते ह्या आणि ह्यापेक्षा जास्त काँसंट्रेशन च्या किमतीवर डोनर अणू हे खूप जवळ असतात ज्यामुळे आण्विक पातळी एकमेकांमध्ये जुळतात आणि आपल्याला डोनर बँड मिळतो ह्या आहेत डीजनरेट सेमीकंडक्टर च्या बाबतीत येणाऱ्या परिस्थिती म्हणून जेव्हा काँसंट्रेशन हे 4 1 x 1019 cm 3 पेक्षा जास्त होतं तेव्हा आपल्याला डीजनरेट सेमीकंडक्टर मिळतो ही अगदी साधी गणना आहे ज्यामध्ये आपण काँसंट्रेशन काढण्यासाठी डोनर अणूची प्रभावी बोहर रेडियस वापरतो आणि आपल्याला डीजनरेट सेमीकंडक्टर मिळतो आता चौथ्या गणिताकडे जाऊयात 1015 डोनर फॉस्फरस आहे म्हणजे ND हा 1015 cm 3 आहे सिलिकॉनमधल्या फॉस्फरस साठी डोनर ऊर्जा पातळी ही कंडक्शन बँडच्या कडेखाली 0 045 eV एवढी आहे म्हणून डोनर आयोनायझेशन ऊर्जा ΔE ही 0 045 eV किंवा 45 meV एवढी आहे आणि ही कंडक्शन बँडच्या खाली आहे CB म्हणजे कंडक्शन बँड तर 0 केल्व्हीनला फर्मी लेव्हल कुठं आहे म्हणजे तापमान T हे 0 केल्व्हीन आहे आपल्याला फर्मी लेव्हलची जागा शोधायची आहे आपण बँडची आकृती काढुयात ही Ec आहे ही Ev आहे पदार्थ सिलिकॉन आहे म्हणून बँड गॅप ही 1 10 eV आहे इथे कंडक्शन बँडच्या कडेजवळ डोनर लेव्हल आहे ही ऊर्जा 0 045 eV एवढी आहे ही आकृती प्रमाणबद्ध नाहीये पण ह्यावरून कळेल की डोनर पातळी ही कंडक्शन बँडच्या खूप जवळ आहे 0 केल्व्हीन ला डोनर पातळी ही आयनीकृत झालेली नाहीये तर आपल्याकडे इलेक्ट्रॉन आहेत इथ व्हॅलंस बँड हा खूप कमी ऊर्जा पातळीवर आहे त्यामुळे आपण व्हॅलंस बँड कडे दुर्लक्ष करू शकतो आणि ह्याला इन्ट्रीन्सिक सेमीकंडक्टर मानू शकतो ज्यामध्ये डोनर पातळी ही व्हॅलंस बँड आहे आणि कंडक्शन पातळी ही सिलिकॉनचा कंडक्शन बँड आहे तर इथे EF ची जागा ही डोनर पातळी ED आणि कंडक्शन पातळी Ec च्या मध्ये असेल ही डोनर पातळी आहे ती ED म्हणून इथे काढुयात आणि तापमान हे 0 केल्व्हीन आहे जर आपण हे समीकरण वापरलं तर EFi हा Eg2 34kTln memh आहे तापमान 0 केल्व्हीन आहे म्हणून हा भाग शून्य होईल Eg ही ΔE आहे ज्याची किंमत 0 045 eV आहे म्हणून EFi ची किंमत 0 0225 eV आहे आणि ही डोनर पातळी आणि कंडक्शन बँड च्या मधोमध आहे हा झाला भाग a भाग b मध्ये असा प्रश आहे की किती तापमानावर डोनर 1 आयनीकृत झालेला असेल आणि त्या तापमानावर फर्मी लेव्हल कुठे असेल आपण 0 केल्व्हीन पासून सुरुवात करूयात जिथं डोनर पातळी अजिबात आयनीकृत झालेली नाहीये आणि कंडक्शन बँड हा रिकामा आहे जेव्हा आपण तापमान वाढवतो डोनर पातळीमधले इलेक्ट्रॉन हलतात आणि कंडक्शन बँड मध्ये जातात म्हणून आपण ह्याला इन्ट्रीन्सिक सेमीकंडक्टर सारखा वागवू शकतो इलेक्ट्रॉनचं काँसंट्रेशन हे Nc ND2 आहे 2 ह्यासाठी की ह्या पातळी वैयक्तिक आहेत म्हणून ते एकच इलेक्ट्रॉन घेऊ शकतात ED किंवा -ΔE2kT आपण इन्ट्रीन्सिक सेमीकंडक्टर चं समीकरण वापरतोय त्यामध्ये Nv च्या ऐवजी आपण ND2 लिहितो ΔE ही आयोनायझेशन ऊर्जा आहे प्रश्न आहे की 1 आयोनाईज कधी होतो म्हणून 0 01 ND तापमान सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत ह्या सगळ्या किमती घातल्यानंतर आपल्याला तापमान मिळते 29 केल्व्हीन आपण इन्ट्रीन्सिक सेमीकंडक्टर चं समीकरण घेऊन ते फक्त थोडं बदललं आहे आता आपण फर्मी लेव्हलची जागा म्हणजे EFi काढू शकतो त्यासाठी परत इन्ट्रीन्सिक सेमीकंडक्टर चं समीकरण वापरू शकतो तए आहे ∆E2 12 आणि आपण स्थितीची प्रभावी घनता वापरणार आहोत ती आहे lnNcND2 ह्या किमती घातल्यानंतर EFi ची किंमत मिळते 10 1 meV ही ED च्या वर आहे आता भाग c बघुयात किती तापमानावर फर्मी लेव्हल ही डोनर ऊर्जा पातळीमध्ये येईल जेव्हा डोनर पूर्ण आयनीकृत झालेला असेल तेव्हा EF ही ED पाशी असेल म्हणजे डोनार आयनीकृत झाल्यावर EF ED परत एकदा n ND NcND2exp ∆Eg2kT इथे तापमान सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत ही गणना केल्यावर आपल्याला तापमान मिळतं 61 3 केल्व्हीन तर 60 केल्व्हीन सारख्या कमी तापमानाच्या आसपास डोनर पूर्ण आयनीकृत झालेले असतात असं तापमान काढायचं आहे जिथं पदार्थ इन्ट्रीन्सिक सारखा वागतो जेव्हा पदार्थ इन्ट्रीन्सिक सेमीकंडक्टर सारखा वागतो तेव्हा n ची किंमत 1 1 ND असते आपण असं म्हणतो की जेव्हा इलेक्ट्रॉन काँसंट्रेशन हे डोनर काँसंट्रेशन पेक्षा 10जास्त असतं तेव्हा पदार्थ इन्ट्रीन्सिक सेमीकंडक्टर सारखा वागतो इथे सॅच्युरेशन तापमान आणि इन्ट्रीन्सिक तापमानाच्या मध्ये एक भाग आहे ज्यामध्ये इलेक्ट्रॉन काँसंट्रेशन हे डोनर काँसंट्रेशन च्या 10 पुढे मागे आहे तर n हा 1 1 ND आहे आणि p हा 0 1 ND आहे हे आपण भार संतुलित करून सुद्धा करू शकतो म्हणजे एकूण धन भार आणि एकूण ऋण भार हे सारखे असतील n p ni2 म्हणजे ni ची किंमत 0 33 ND आहे हे इन्ट्रीन्सिक कॅरियर काँसंट्रेशन आहे हे आता Nc Nv आहे सिलिकॉनचा कंडक्शन बँड आणि व्हॅलंस बँड आहे आपण ह्यामध्ये किमती भरू शकतो तअपमान T हे 618 केल्व्हीन आहे हा प्रश्न स्थितीची घनता सुद्धा देतो Nc Nv आणि Eg माहीत आहे T हे तापमान इन्ट्रीन्सिक तापमान आहे हे सॅच्युरेशन तापमान आहे जेणेकरून सॅच्युरेशन आणि इन्ट्रीन्सिक मध्ये इलेक्ट्रॉन काँसंट्रेशन हे डोनर काँसंट्रेशन च्या 10 मध्ये असेल जो काँसंट्रेशन चा मुख्य भाग आहे भाग e तापमानानुसार फर्मी लेव्हल कशी बदलते त्याची आपल्याला आकृती काढायची आहे इथे आकृती काढुयात हा कंडक्शन बँड Ec आहे हा व्हॅलंस बँड Ev आहे ह्या डोनर पातळी ED आहेत आकृतीत दाखवण्यासाठी हा तापमान दर्शवणारा अक्ष धरूयात आणि हा बँड गॅप चा मध्य Eg2 आहे 0 केल्व्हीनला फर्मी लेव्हलला इथून सुरुवात होते जसं तापमान वाढेल तसं इलेक्ट्रॉन डोनर पातळीतून कंडक्शन बँड मध्ये जायला लागतात एका तापमानावर फर्मी लेव्हल खाली येते ज्याला आपण Ti म्हणतो किंवा Ts म्हणजे सॅच्युरेशन तापमान म्हणतो इथे डोनर हे पूर्ण आयनीकृत झालेले असतात आणि फर्मी लेव्हल खाली यायला लागते उच्च तापमानावर फर्मी लेव्हल Eg2 एवढी होते तर हे तापमान Ti आहे आणि ह्या भागात इलेक्ट्रॉन काँसंट्रेशन हे अगदी स्थिर आहे आता पाचवा प्रश्न बघुयात आपल्याकडे फॉस्फरस नी डोपिंग केलेला n टाईप सिलिकॉन आहे ND ची किंमत 1017 cm 3 आहे सिलिकॉन मध्ये इलेक्ट्रॉन आणि होल्सची ड्रीफ्ट मोबिलिटी ही डोपंट च्या एकूण काँसंट्रेशन वर अवलंबून असते त्याचं समीकरण सुद्धा आहे आपल्याकडे आपण नेहमी ड्रीफ्ट मोबिलिटीची किंमत स्थिर धरतो पण एक्सट्रीन्सिक सेमीकंडक्टर च्या बाबतीत जसं डोपिंग वाढेल तशी मोबिलिटी कमी होते हे अशामुळे होतं की आयनीकृत झालेल्या डोनर किंवा ऍक्सेप्टर मुळे इलेक्ट्रॉन आणि होल्सचं स्कॅटरिंग होतं त्यामुळे ह्या बाबतीत μe ची किंमत 88125216 984 x 10 18Ndopant एवढी दिलेली आहे ह्याचं एकक cm2 V 1 s 1 आहे पहिल्या भागात आपल्याला खोलीच्या तापमानात असलेली कंडक्टिव्हिटी काढायची आहे आपल्याला माहीत आहे की हा n टाईप सेमीकंडक्टर आहे आणि n ची किंमत ND एवढी आहे तर p ची किंमत ni2ND आहे आणि ही साधारणपणे n पेक्षा खूप कमी असते जर हा सिलिकॉन असेल तर ni ची किंमत 1010 आहे त्यामुळे गणना करून p ची किंमत 103 एवढी मिळते इथे कंडक्टिव्हिटी σ ही n e μe p e μh आहे p हा n पेक्षा खूप कमी आहे त्यामुळे हा दुसरा भाग जाईल आणि फक्त n e μe उरेल μe काढण्यासाठी बाकीच्या किमती घालूयात डोपंट काँसंट्रेशन हे 1017 आहे त्यावरून μe मिळेल सगळी गणना केल्यावर σ ची किंमत 13 2 Ω 1 cm 1 एवढी येते भाग b मध्ये आपल्याला ह्या प्रणालीत कॉम्पेनसेशन डोपिंग करायचं आहे ह्यामध्ये आपण ऍक्सेप्टर घालणार आहोत जेणेकरून हा p टाईप होईल आणि कंडक्टिव्हिटी तेवढीच राहील तर ह्या n टाईप सेमीकंडक्टर मध्ये NA हे ऍक्सेप्टर घालून p टाईप मिळेल इथे NA हे डोनर काँसंट्रेशन ND पेक्षा जास्त असलं पाहिजे त्यामुळे इथे p ची किंमत NA ND आहे आणि σ ची किंमत p e μh आहे p टाईप साठी μ साठी किंवा होल्सच्या मोबिलिटी साठी असंच एक समीकरण आहे 3 4071 3 745 18 Ndopant इथं लक्षात ठेवण्यासारखी ही गोष्ट आहे की इथे आपल्याकडे डोनर आणि ऍक्सेप्टर अशुद्धता आहेत तर भाग b मध्ये एकूण डोपंट काँसंट्रेशन हे NA ND आहे आता हा p टाईप आहे तर σ p e μh p म्हणजे NA ND ND आपल्याला माहीत आहे ह्या समिकरणावरून μh काढू शकतो फक्त N डोपंट हा NA ND असेल आत इथे फक्त NA माहीत नाहीये आपण हे गणित इथं सोडवणार नाहीये पण तुम्ही हे सहज सोडवू शकता हे सोडवल्यावर NA ची किंमत 3 04 x 1017 एवढी मिळेल ही किंमत ND पेक्षा म्हणजे 1017 पेक्षा मोठी आहे त्यामुळे इथे आपल्याकडे p टाईप सेमीकंडक्टर आहे ज्यामध्ये जास्तीचे ऍक्सेप्टर घालून कॉम्पेनसेशन डोपिंग केलं आहे इथं मुख्य मुद्दा हा आहे की n टाईप असेल किंवा p टाईप असेल मुख्य चार्ज कॅरियर म्हणजेच मुख्य भार वाहणाऱ्यांमुळे कंडक्टिव्हिटी ठरते